सर्वांना नमस्कार अभियांत्रिकी रेखांकन आणि संगणक ग्राफिक्सवरील आमच्या एनपीटीईएल ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण लंबजन्य प्रक्षेपाचा ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन विभाग क्रमांक 3 आणि व्याख्यान क्रमांक 26 मध्ये समावेश करीत आहोत तर आता आपल्याला या लंबजन्य प्रक्षेपाचा ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन अनुभव आहे येथे आपल्याकडे 3 डी वस्तू आहे आणि हे आपण ड्रॉईंग शीटवर वेगवेगळ्या दृश्यांसाठी तयार करू इच्छितो हे करण्यापूर्वी त्या वस्तूकडे पाहूया वस्तूमध्ये विविध प्रकारची वैशिष्ट्ये आहेत ज्यात ठोकळ्यासारखे काहीतरी आहे आणि स्लॉटसारखे काहीतरी आहे तेथे स्लॉटिंग ऑपरेशनद्वारे मटेरियल काढले आहे आणि तेथे कललेले प्रतल आहे पुन्हा कट आहे तर मटेरियलचा हा भाग लंबवत नाही जो कलत्या मार्गाने एखाद्याने काढून टाकला आहे त्याचप्रमाणे हा ठोकळा संपूर्ण वरपर्यंत जातो हा तेथे सर्वत्र जातो आणि त्या दिशेने जातो आणि हे सर्व तेथेच येते आणि तेथे त्रिकोणी प्रकाराचे काहीतरी आहे जे वाढत आहे ते भिंतीसारखे कललेल्या भिंतीसारखे आहे जे वरपर्यंत जात आहे तर ती या कमानीची स्पर्शिका बनते तर तेथे दंडगोलाकार भागासारखे काहीतरी आहे हा दंडगोलाकार भाग आहे आणि हा कललेला उतार त्याच्या स्पर्शबिंदू मधून छेदण्याच्या दिशेने येतो तर या ठिकाणी येथे कोणतेही मटेरियल नाही हि ठिकाणे रिक्त आहेत आणि पुन्हा त्या आत एक छिद्र आहे तर ड्रिलिंग ऑपरेशनद्वारे त्या मटेरियलचा हा भाग काढून टाकला आहे आणि हा एक कमानीच्या स्पर्श रेषेसारखी आहे की तेथे एक कललेला भाग आहे हि वस्तू आपल्याला बनवायची आहे येथे काही परिमाणे आहेत जसे हा स्लॉट येथे 40 एकके असावा आणि ही लांबी येथून तिथपर्यंत 80 मिमी आहे आणि हे 50 मिमी असे आहे आणि अशाच प्रकारे भिन्न परिमाणे दिली जातात जेव्हा आपण पहात आहोत की हे केंद्र 35 मिमी वर आहे आणि ही कमान जेव्हा आपण हे पहात आहोत तेव्हा ही संपूर्ण गोष्ट आर 35 वर येते आर 35 कमान कारण ही उंची 35 आहे आणि तेथून 35 मिमी वर हे आहे आणि उल्लेखलेल्या वर्तुळाचा व्यास 50 आहे आणि येथे 30 मिमी रूंदी आहे आणि हे देखील 70 मिमी आहे येथे अशी इतर परिमाणे आहेत जसे की 70 आणि ती 20 आहे ही वस्तू आपल्याला ड्रॉईंग शीटवर रेखांकित करावयाची आहे उदाहरणार्थ जसे की येथे समोरचे दृश्य बाणाच्या दिशेने आहे बाणाची दिशा ड्रॉईंग शीट मध्ये नेहमी दृश्य दिशा दर्शवते तर जर समोरचे दृश्य आपण हे बनवणार असू तर उदाहरणार्थ ही गोष्ट अशी आहे की मला समोरचे दृश्य बनवायचे आहे तरप्रथम क्वाड्रंट वापरुन आपण हे प्रक्षेपित करू इच्छितो याचा अर्थ असा आहे की या अपारदर्शी प्रतलावर ही संपूर्ण गोष्ट प्रक्षेपित केलेली आहे आणि हे वरचे दृश्य संपूर्णपणे तळाच्या अपारदर्शक प्रतलावर वर प्रक्षेपित केलेले आहे आणि बाजूचे दृश्य अपारदर्शक प्रोफाइल प्रतलावर प्रक्षेपित केलेले आहे आणि आपल्याला अशा प्रकारे पलटवावे लागेल की समोरचे दृश्य आणि वरचे दृश्य खालच्या स्तरावर येते तर असे काहीतरी आपण बनवणार आहोत आपण फक्त सर्व प्रथम समोरचे दृश्य काय असू शकते ते पाहू कारण दृश्य दिशा ही आहे जर आपण असे गृहित धरले की या संपूर्ण आयताकृती ठोकळ्यामधे आपण अंदाजे समोरचे दृश्य तयार करू इच्छितो त्यानंतर आपण हे आलेख कागदावर करू तिथे एक आयत आहे असे दिसत आहे जे तेथे सर्वत्र येते आणि तेथे इकडे कुठेतरी कललेला स्लॉट आहे तर कदाचित हा प्रक्षेप असेल आणि कुठेतरी हे 70 मिमीपासून सुरू होईल तर 70 मिमी वर एक प्रकारची रेषा त्या दिशेने जाईल आणि येथून 70 मिमी आहे तर असे काहीतरी आहे की ते त्याआधी या पातळीपर्यंत जाईल तर या स्तरापर्यंत येथे जावे असे काहीतरी आहे येथे एक वर्तुळ आहे आणि त्याही वर तेथे काहीतरी वक्र कमानी सारखे आहे आणि ह्या रेषा एकमेकांशी समांतर असायला हव्यात असे काहीतरी असावे की आपण तयार करण्याच्या स्थितीत आहोत आणि तेथे कमानीसारखे काहीतरी आहे जे आपल्याला उभ्या रेषेत दिसेल म्हणून जेव्हा आपण पहात आहोत हा एक तेथे आला आहे आणि आपण तेथे एक प्रकारची कललेली रेषा पाहण्यास सुरुवात करतोतेव्हा मित्रांनो पहिल्यांदा ते कमीतकमी असे दिसेल आपल्याला रेखाटण्यासाठी तेथे तुटक रेषा आणि छुप्या रेषा नेहमीच असतात तर हे करण्यासाठी सर्वप्रथम आपण टप्या टप्याने पाहू या प्रथम पायरी नेहमी कललेल्या दृश्यासाठी लंबवत पृष्ठभाग ओळखणे असते कलते दृश्य या दिशेने असते तर आपल्याला जे बघायचे आहे तेच त्या दिशेने प्रक्षेपित करायचे आहे तर आपली वस्तू त्या दिशेने असावी तरप्रथम आपल्याला हे संरेखित करावे लागेल नंतर त्या दृश्यामध्ये समांतर पृष्ठभाग दिसणार नाहीत याचा अर्थ असा की हा एक पृष्ठभाग आहे आणि हा एक दुसरा पृष्ठभाग आहे जेव्हा आपण याला पाहत आहोत तेव्हा आपण त्याला बघण्याच्या स्थितीत असू शकत नाही याचा अर्थ असा की हा पृष्ठभाग जर आपल्याला बघायचा असेल तर आपण हा पृष्ठभाग किंवा कदाचित तो पृष्ठभाग पाहू शकत नाही तिसरे म्हणजे सहजपणे ओळखण्यायोग्य रेखांकनांसाठी आडवी आणि उभी संदर्भ प्रतले प्रथम काढणे आहे त्या हेतूसाठी जर ते पेटी प्रकारचे असेल तर हे प्रथम क्वाड्रंट ओळखावे लागेल हे माझे पहिले प्रतल आहे येथे पेटी पद्धतीने आपण त्यास त्वरित त्यावर प्रक्षेपित करू जर आपण प्रथम क्वाड्रंट पद्धत वापरत असाल जर प्रकाशाद्वारे अपारदर्शक प्रतलावर प्रक्षेपित करत असाल हे अपारदर्शक प्रतल आहे ज्यावर ही संपूर्ण वस्तू प्रक्षेपित केली जाईल तर हे आपले समोरचे प्रतल असेल त्याचप्रमाणे जेव्हा प्रथम क्वाड्रंटमध्ये प्रकाश पडत असेल तेव्हा ते माझे आडवे प्रतल असेल तर तयार करण्यासाठी हे वरचे दृश्य किंवा शीर्ष प्रतल बनते त्याचप्रमाणे प्रोफाइल प्रतलासाठी हे प्रक्षेपित प्रतल बनते तर हे बाजूचे दृश्य बनते मग आपण ते उघडतो तेव्हा समोरचे दृश्य बाजूचे दृश्य आणि वरचे दृश्य असे काहीतरी बनते आणि पुढील एक अत्यावश्यक गोष्ट संदर्भ प्रतलापासून रेखांकन सुरू करा आपण चित्र कधीच काढू नये नंतर पुढे जेव्हा आपण तेथे संगणक ग्राफिक्स शिकू तेव्हा आपल्याला हा मुद्दा दिसेल जेव्हा आपण संदर्भ प्रतल तयार केल्यावर रेखांकन करत असतो तेव्हा आपण कोणतेही चित्र काढण्याच्या स्थितीत असतो संदर्भ प्रतलाला समांतर असलेला कोणताही पृष्ठभाग आपण सरळ तयार करू शकत नाही प्रथम संदर्भ प्रतल तयार करून तेथील माहिती पुढे देऊन पुन्हा एखादे प्रतल तयार करावे लागेल ज्यावर आपण कुठलेही रेखांकन करू शकतो ते आपण नंतर पाहू या रेखांकनासाठी त्या निरीक्षणासह पृष्ठभाग ओळखूया आपण ठरवलेले समोरचे प्रतल हे आपण ओळखायचे ठरवलेल्या पृष्ठभागांच्या लंबवत दिशेने आहे विशेषत ते संदर्भ प्रतल कदाचित माझे संदर्भ प्रतल ओळखा मला त्या प्रतलात हे ओळखायला आवडेल मी या भागाची कल्पना करण्याच्या स्थितीत असेल मी या भागाची कल्पना करण्याच्या स्थितीत असेल मी त्या भागाची कल्पना करण्याच्या स्थितीत असेल मी त्या भागाची कल्पना करण्याच्या स्थितीत असेल इतर काही भाग आहेत ज्याची मी कल्पना करू शकत नाही उदाहरणार्थ हा पृष्ठभाग मी त्या प्रतलावर बघू शकत नाही त्याचप्रमाणे त्या प्रतलात मी या पृष्ठभागाला बघू शकत नाही जरी या पृष्ठभागाशी संबंधीत असलेल्या या रेषा मी बघू शकत असलो तरी या पृष्ठभागाची कल्पना मी करू शकत नाही त्याचप्रमाणे जेव्हा मी समोरच्या दृश्याकडे पाहतो तेव्हा मी हे पृष्ठभाग ओळखू शकत नाही उदाहरणार्थ आपण या संदर्भ प्रतलाकडे असे पाहू जसे की समोरचे दृश्य बाजूचे दृश्य आणि वरचे दृश्य एकदा दिशेला समोरील दृश्यासाठीची दिशा म्हणून ओळखल्यानंतर रंगही निवडू प्रमाणबद्ध पिवळा रंग निवडू ही समोरील दृश्यासाठीची दिशा आहे समोरचे दृश्य समोरच्या दृश्यात जे दिसते आहे ते त्या रंगाने दाखवले आहे ते म्हणजे हे हे आणि ते आहे आता वरच्या दृश्यापासून पाहू वरच्या दृश्याची दिशा मॅजेन्टा आहे ही वरच्या दृश्याची दिशा आहे त्या वरच्या दृश्याच्या दिशेने जे दिसते ते या रंगाने दर्शविले आहे म्हणून जेव्हा आपण वरच्या दृश्यापासून पाहतो तो तेव्हा जे आपल्याला दिसते तो हा भाग आहे आपण हा भाग पुन्हा पाहु उर्वरित भाग आपण पाहू शकत नाही उदाहरणार्थ आपण हे पाहू शकत नाही त्याच प्रकारे आपण ते दृश्य पाहू शकत नाही आपण बाजूच्या दृश्याचे स्थान निवडू या बाजूच्या दृश्याचे निळे रंग असू शकतात ही बाजूच्या दृश्याची दिशा आहे जेव्हा आपण या भागाचे निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला असे जाणवते की आपण हा पृष्ठभाग पाहू शकत नाही आपण हा पृष्ठभाग पाहू शकत नाही आणि तसेच आपण हा अंतर्गत भाग पाहू शकत नाही परंतु आपण हा भाग पाहु शकतो सोबत हा भाग देखील पाहण्याच्या स्थितीत आहोत आणि आपण हा भाग देखील पाहण्याच्या स्थितीत आहोत तिथे काही विशिष्ट पृष्ठभाग आहेत ते दोन्ही संदर्भ दिशांवर दृश्यमान आहेत उदाहरणार्थ जर आपण हा रंग निवडत आहोत तर आपण हिरवा रंग घेऊ या जेव्हा आपण या दिशेने पहात आहोत तर हे दृश्यमान आहे आणि वरच्या दृश्यातून देखील हा भाग दिसत आहे बाजूच्या दृश्यातून हा भाग दिसत आहे वरच्या दृश्यातून देखील हा भाग दिसत आहे अशा प्रकारचे पृष्ठभाग जे आपण वरच्या दृश्यातून आणि बाजूच्या दृश्यातून दाखवतो समोरच्या दृश्यात आणि वरच्या दृश्यात या दोन्ही दृश्यात दिसणारे काही पृष्ठभाग आहेत समोरच्या दृश्यात आणि वरच्या दृश्यात दिसणारे असे काहीतरी निवडू समोरच्या दृश्याची ही दिशा आहे म्हणून हे दिसत आहे वरच्या दृश्याची ही दिशा आहे म्हणून हा भाग देखील दिसत आहे यापैकी काही गोष्टी कोणत्याही दृश्यातून दिसत नाहीत चला त्याकडे पाहूया काळा रंग वापरूया उदाहरणार्थ हा अंतर्गत पांढरा रंग आपण कोणत्याही दिशेने पाहू शकत नाही हा देखील हा याच्या मागे असलेला तर मी या भागाला पाहू शकत नाही त्याचप्रमाणे मी या भागाला या कोणत्याही दृश्यातून पाहू शकत नाही आता चला प्रथम कोनीय प्रथम क्वाड्रंट प्रक्षेप वापरून ही संपूर्ण वस्तू बनवू चला आपण आपले उदाहरण लक्षात घेऊया पहिल्या उदाहरणात जर आपल्याकडे पहिल्या क्वाड्रंटमध्ये एखादी वस्तू असेल जर अपारदर्शक प्रतलावर समोरचे दृश्य ठरवले असेल आपल्याकडे समोरचे दृश्य आहे कदाचित मी या दिशेने या भागाकडे पाहत असेल तर या भागाचे अपारदर्शक प्रतलावर हे प्रक्षेप असेल तर हे पलटवले तर आपल्याकडे उजव्या बाजूचे दृश्य असेल जर आपण डाव्या बाजूच्या दिशेने उजवीकडील दिशेकडे बघत असू तर अपारदर्शक प्रतल तेच असेल तर आपले दृश्य त्या बाजूस असेल दुसर्या बाजूला असेल वरुन जर आपण पहिल्या क्वाड्रंटमधील अपारदर्शक प्रतलाकडे पहात असाल तर आपल्याला प्रक्षेप मिळेल तर ते तळाच्या पातळीवर येईल तर लक्षात ठेवा की त्याद्वारे आपण वस्तू बनवू तर वस्तू येथे दाखवली आहे आणि ही दिशा आहे आपण पुढील टप्प्यांचे अनुसरण केले पाहिजे ते म्हणजे 1 2 3 4 प्रथम आपल्याला समोरचे दृश्य तयार करायचे आहे हेच ते आपल्याला तयार करायचे आहे आपण या त्रिमितीय वस्तू कडे बघत ड्रॉईंग शीटवर सुरुवात करूया तर स्केल वापरा ड्रॉईंग शीटचा वापर करून सर्वप्रथम 200 लांबी काढा 200 लांबी येथे आपण हे पाहू शकता की हे 80 एकक आहे हे 40 एकक आहे आणि हे 80 एकक आहे तर 80 अधिक 40 अधिक 80 म्हणजे २०० एकक बरोबर आपल्याला एक रेषा काढायची आहे तर वरच्या दृश्यावर 200 मिमी निवडा तर येथून कुठेतरी सुरुवात करा तर आपण पुढे जाऊ शेवटच्या बिंदूची खूण करू जे 200 मिमी असावे नंतर आपल्याला उर्ध्व दिशेने 50 मिमी जावे लागेल तर आपण आपल्या प्रोट्रॅक्टरचे 50 मिमीचे चिन्ह वापरू यासर्वप्रथम आपण समोरचे दृश्य बनवू 50 मिमीचा भाग येथे 1 2 3 4 आणि 5 येथे या भागापर्यंत मग आपल्याला दृश्यातून आयत तयार करावा लागेल तर आपण येथे आपला रोलर स्केल वापरुन पुढे जाऊ येथपर्यंत एक रेषा तयार करा मग हा भाग जोडून घ्या हे आपल्याकडे असलेले 50 मिमी आहे आणि आपण एक अर्धवर्तुळ तयार करू इच्छितो एक दंडगोलाकार भाग येथून 70 एकक असावा तर येथून 70 एककांवर आपल्याला एक उभी रेषा काढावी लागेल 35 मिमी वर हे वर्तुळ आहे तर येथून 35 मि अंतरावर जे स्थित आहे विशेषत त्या मध्यभागातून जात आहे तर 75 मिमी 70 मिमी तर आपल्याला 35 मिमी वर शोधायचे आहे तर 10 20 30 35 मिमी येथे आपल्याला एक लंब रेषा काढावी लागेल ज्यामधून आपले वर्तुळ पुढे जाऊ शकेल आपले वर्तुळ 35 मिमीच्या मध्यभागी आहे तर येथे 35 मिमी शोधा तर आपले वर्तुळ तेथे असू शकते आणि वर्तुळ त्रिज्या 35 मिमी असावी तर आपण या पातळीवर बनवू 35 मिमी घेवून तरहे कागदाच्या बाहेर आहे तर ते खाली सरकवू तर जर आपण येथे उर्वरित भाग बनवत असाल तर आपण हे वगळू शकतो एकदा हे केल्यावर आपल्याला आणखी एक वर्तुळ तयार करण्यासाठी त्या दिशेने जावे लागेल आणि ते आपल्याकडे त्याचा व्यास 50 मिमी आहे तर हा व्यास 50 मिमी इतका आहे आपल्याला हे आधीच माहित आहे की आपल्याला ह्यापासून काय मिळेल तर त्याच मध्यभागापासून 25 मिमी स्थित आहे तर 25 मिमी अशा प्रकारे एक वर्तुळ काढा त्यानंतर आपल्याकडे वस्तू आहे साधारण 40 मिमी आपल्याला 80 मिमी अंतरापासून एक स्लॉट तयार करायचा आहे तर एका कडेपासून 80 मिमी स्थित आहे या स्केलवर 80 मिमीही एक कडा आहे 40 मिमी वर स्लॉटचे स्थाननिश्चित करायचे आहे तर चला सुरू करू या 40 मिमी 10203040 तर हेच ते ठिकाण आहे जे वर पर्यंत जाणार आहे तर ते जोडा त्याचप्रमाणे तेही जोडा70 मिमी वर आपल्याला शोधायचे आहे उदाहरणार्थ हे चित्र पाहू येथे एक बिंदू आहे जो येथून काही विशिष्ट अंतरावर आहे येथून तिथपर्यंत ते 70 मिमी आहे आपल्याला हा भाग आधीच माहित आहे आपल्याकडे हा तिरका कट 70 मिमीने जात आहे तर प्रथम बिंदू शोधा आणि या बिंदूपासून त्या बिंदूपर्यंत स्पर्शिका काढा तरबाह्य बिंदूपासून स्पर्शिका कशी काढावी ते आठवा तर येथून सर्वप्रथम हा बिंदू शोधा जेथे हा 70 मिमी आहे हा बिंदू आहे कारण जर आपण मध्यबिंदू तयार करून ही रेषा काढली आणि ज्या बिंदूतून ती जात आहे प्रथम त्या बिंदूला लंबदुभाजक काढावे लागतील त्या ठिकाणी काहीतरी हे बिंदू जोडा तर हे लंबदुभाजक आहे आणि वर्तुळाची स्पर्श रेषा कशी काढायची ते आठवा तर हा बिंदू असा आहे तर अशाप्रकारे आपण स्पर्श रेषा काढतो आणि हे समोरचे दृश्य आहे आता ताबडतोब जर आपण या रेषा प्रक्षेपित करत असाल या दिशेने त्याचप्रमाणे या दिशेने जर आपण प्रक्षेपित करत असाल तर इतर दृश्ये तयार होतील तर इतर दृश्य आणि तळाचे दृश्य काढण्यासाठी कृपया या उदाहरणांचा सराव करा तर आता याला समोरचे दृश्य म्हणून नाव द्या ठीक आहे धन्यवाद